NPTEL अभ्यासक्रम ह्यूमन मॉलिक्युलर जेनेटिक्स मध्ये आपले पुन्हा स्वागत आहे हा तिसरा आठवडा आहे तिसऱ्या आठवड्यातील हे पहिले लेक्चर असणार आहे गेल्या दोन आठवड्यांत आपण सेंट्रल डॉग्मा कडे पाहिले आहे आपल्या बायोलॉजिकल प्रणालीमध्ये माहितीवर कशी प्रक्रिया केली जाते त्यानंतर आपण जीन काय आहे आणि म्युटेशन्स कसे होते हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मग आपण पेडीग्री कडे पाहिले आपण फिनोटाइपमध्ये कसे पाहतो आणि फिनोटाइप डॉमिनंट रेसेसिव्ह X लिंक्ड Y लिंक्ड आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि आपण त्या माहितीचा उपयोग भविष्यातील पिढी त्यांना दिलेला फिनोटाइप असण्याचा धोका असतो किंवा नसतो याचा अंदाज लावण्यासाठी कसा वापराल आणि मग आपण जीन ओळखण्यासाठी म्युटेशन्सचे वैशिष्ट्य आणि DNA मधील बदल पाहण्यासाठी वापरलेल्या काही मॉलिक्युलर जेनेटिक्स तंत्रांकडे त्वरीत गेलो तर या पार्श्वभूमीवर आपण एका नवीन संकल्पनेकडे जाणार आहोत ती म्हणजे DNA मधील बदल जीनच्या कार्यात कसे बदल करू शकतात हे पाहणार आहोत हे खरोखर कसे आहे तुमच्या DNA सिक्वेन्स मधील फरक जीनच्या कार्यपद्धतीत बदल करू शकतो तर तुमच्याकडे फेनोटाइप आहे तर या विशिष्ट आठवड्याचे शीर्षक आहे "म्युटेशन्स अँड इन्स्टॅबिलिटी ऑफ ह्यूमन DNA" या 3 4 लेक्चरमध्ये या आठवड्यात आपण विविध प्रकारचे म्युटेशन्स पाहणार आहोत आपल्यामध्ये म्युटेशन्स का आहेत त्याचा जीनच्या कार्यावर कसा परिणाम होतो आणि शेवटी आपण कोणत्या पद्धतींचा वापर DNA मध्ये दोष प्रोटिन्स आणि पेशींमध्ये काही बदल घडवून आणणे आणि असेच वैशिष्ट्यपूर्ण करण्यासाठी आपण कोणत्या पद्धती वापरतो आपण या आठवड्याच्या लेक्चर 4 च्या शेवटी मानवी रोग विकार अनुवांशिक विकारांचे मॉडेल करण्यासाठी मॉडेल सिस्टमचा वापर कसा कराल हे देखील पाहणार आहोत या आठवड्याचे हेच लक्ष आहे तर पेडीग्रीपासून मॉलिक्युलर पॅथॉलॉजी पर्यंतच्या संकल्पने पासून सुरुवात करूया या आठवड्याच्या लेक्चरची ती थीम आहे हे काहीतरी संक्षेप आहे मी तुमच्याशी मागील आठवड्यात चर्चा केली आहे की तुम्ही कुटुंबातील माहिती कशी वापरू शकता जी आपण कुटुंबातील सदस्यांशी बोलून पेडीग्रीत एकत्र ठेवू शकतो आणि त्या माहितीद्वारे तुम्ही दिलेला फेनोटाइप आहे की नाही हे सांगू शकता किंवा रोग जर तुम्ही एखाद्या रोगाकडे पहात असाल मग तो डॉमिनंट कॅरेक्टर किंवा रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे जीनोटाइपचा अंदाज लावता इथे आपण काय देत आहोत पुन्हा आपण कुटुंबातील रेसेसिव्ह रोग परत टाकत आहोत ज्याची आपण आधीच चर्चा केली आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही या एनालिसिसकडे लक्ष देता तेव्हा तुम्हाला जीन कुठे आहे आणि कोणत्या प्रकारचे आहे तेथे उपस्थित असलेल्या बदलांची खरोखरच माहित नसते ते खूप सोपे आहे परंतु आपण म्युटेशन्सकडे लक्ष दिल्यास कधीकधी ते कठीण होते उदाहरणार्थ मी येथे पुन्हा एकदा पूर्वीचे म्युटेशन्स दाखवत आहे ते हायपोथेटिकल जीन आहेत जे आपण येथे दाखवत आहोत एक नॉनसेन्स म्युटेशन ज्यामध्ये एक कोडॉन जो एमिनो ऍसिडसाठी कोड आहे त्याचे स्टॉप कोडॉनमध्ये रूपांतर होते प्रोटिन्स तयार होणार नाहीत कारण प्रीमॅच्युअर टर्मिनेशन आहे हे म्युटेशन्स पाहून तुम्ही इथे सांगू शकता की तुमच्यावर कोणत्या प्रकारचा प्रभाव आहे पण तुमच्या डाव्या बाजूला पहा म्युटेशन म्हणजे काय हे समान कोडॉन आहे तुमच्याकडे न्यूक्लियोटाइड बेसमध्ये वेगळे बदल होऊ शकतात ज्यामुळे संपूर्णपणे वेगळे अमीनो ऍसिड तयार होतात आता तुम्हाला कोणत्याही रोगात दिसू शकणाऱ्या या दोन प्रकारांचा शोध घेतल्यास या दोन प्रकारांपैकी कोणता प्रकार रोगास कारणीभूत आहे किंवा नाही हे सांगणे सोपे जाईल का कारण तुम्हाला त्या प्रभावित व्यक्तीमध्ये झालेला बदल दिसतो परंतु याचा अर्थ असा नाही की बदलामुळे रोग होतो एखाद्याने खरोखर फंक्शन आणि त्या फंक्शनवर बदल कसा प्रभाव पाडतो हे पहावे लागेल ते फार महत्वाचे आहे हे एक अतिशय महत्वाचे काम आहे एका जीनचे कार्य काय आहे आणि दुसरे म्हणजे त्या विशिष्ट जीनमध्ये कसा बदल होतो कुटुंबात तुम्ही पाहिलेला बदल हा रोग कारणीभूत आहे हे समजायला अनेक वर्षे लागतात तर विचारले जाणारे हे अत्यंत कठीण प्रश्न आहे त्यामुळे अनुवांशिक विकारांमध्ये तुम्हाला दिसणाऱ्या म्यूटेशनचा प्रकार पाहिल्यास त्याचे दोन गटांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते हे दोन मोठे गट आहेत म्यूटेशनचा एक गट ज्याला तुम्ही लॉस ऑफ फंक्शन म्युटेशन म्हणतो जे खूप स्व स्पष्टीकरणात्मक आहे याचा अर्थ असा की तुम्ही जीनमध्ये जीनच्या DNA सेगमेंटमध्ये जो बदल पाहत आहात त्याचा परिणाम लॉस ऑफ जीन फंक्शन होते जीन किंवा त्याच्या प्रोटिन्सच्या कार्यावर परिणाम करणारे म्युटेशन्स एकतर त्याचा परिणाम जीन स्वतः व्यक्त होऊ शकत नाही RNA बनू शकत नाही किंवा ते RNA बनवत नाही परंतु ते प्रोटिन्स बनवत नाही यासाठी अनेक उदाहरणे आहेत उदाहरणार्थ आपल्याकडे डिलिशन असू शकतात एक संपूर्ण जीन हटविला गेला आहे त्यामुळे साहजिकच जीनने त्याचे कार्य गमावले आहे किंवा ते डिलिशन्सले पहिले एक्सॉन असू शकते जीनचे उर्वरित क्षेत्र अस्तित्वात आहेत परंतु तरीही ते निरुपयोगी आहे कारण बहुतेकदा आपल्याकडे प्रोमोटर घटक वाहणारे पहिले एक्सॉन असते जर तुमच्याकडे पहिला एक्सॉन हटवला गेला असेल तर जीन व्यक्त होणार नाही किंवा एक विशिष्ट एक्सॉन हटवला गेला आहे त्यामुळे कदाचित प्रोटिन्सच्या काही अत्यंत महत्त्वाच्या कार्यात्मक डोमेनसाठी याला कोडींग क्रम मिळाला आहे त्यामुळे तुम्ही तो कोडिंग प्रदेश गमवत आहात त्यामुळे प्रोटिन्स तयार केली असली तरी ते कार्य करणार नाही हे उघड आहे ही काही उदाहरणे आहेत इतर सूक्ष्म बदल ज्याला तुम्ही लॉस ऑफ फंक्शन म्हणत आहात ते नॉनसेन्स म्युटेशन आहे ज्याची आपण आत्ताच मागील स्लाइडमध्ये चर्चा केली आहे तुमच्याकडे बदल आहेत हे एका न्यूक्लियोटाइड बदलासारखे सोपे असू शकते जे कोडॉनला स्टॉप कोडॉनमध्ये बदलते त्यामुळे ते कोणतेही प्रोटिन्स बनवणार नाही RNA जरी बनवले तरी ते प्रोटिन्स बनवणार नाही तुम्ही पाहत असलेल्या इतर गटाला गेन ऑफ फंक्शन म्युटेशन्स हा म्युटेशन सर्वात आव्हानात्मक गट आहे कारण तुम्हाला जीन फंक्शन समजून घ्यायचे आहे तुम्हाला दिसणाऱ्या प्रत्येक म्युटंट एलील चे वर्णन करावे लागेल तरच तुम्ही अंदाज लावू शकाल की ते एक गेन ऑफ फंक्शन म्युटेशन आहे गेन ऑफ फंक्शन म्युटेशन म्हणजे काय येथे म्युटेशन DNA मध्ये तुम्ही पाहत असलेला बदल प्रोटिन्सना नवीन कार्य प्राप्त करण्यास कारणीभूत ठरू शकतो व्हेरिएशन्स मुळे प्रोटिन्स एक नवीन कार्य प्राप्त करते त्यामुळे यातून जे काही करणे अपेक्षित होते त्याहून अधिक काही करणार आहे तर त्याला गेन ऑफ फंक्शन म्हणतात काही उदाहरणे मिससेन्स म्यूटेशनची आहेत प्रत्येक मिससेन्स म्यूटेशनचा गेन ऑफ फंक्शन होईल असे नाही परंतु काहींमध्ये ते होते त्यातील काही उदाहरणे आपण पाहू उदाहरणार्थ मिससेन्स म्युटेशन्स हे प्रोटिन्सचे स्वरूप त्याची रचना बदलू शकते आणि ती एक एबनॉर्मल रचना असू शकते ज्यामुळे प्रोटिन्स एकत्रित होऊ शकतात आणि आपण ज्याला सेलमध्ये इनसॉल्युबल ऍग्रीगेशन म्हणू शकता ज्यामुळे पेशीत टॉक्सिटी होऊ शकते हा DNA मध्ये फक्त एक मूलभूत बदल आहे ज्यामुळे अशा प्रकारचे विषारी प्रोटिन्स होऊ शकतात जे त्या पेशीसाठी हानिकारक असू शकतात बऱ्याच परिस्थितींमध्ये तुमच्याकडे म्यूटेशनचा नवीन गट आहे जो तुम्हाला गेल्या 10 12 15 वर्षांमध्ये माहित होता त्याला डायनॅमिक म्युटेशन्स म्हणतात या लेक्चरमध्ये आपण त्यांच्याबद्दल थोड्या वेळाने बोलू तुम्ही स्लाईड वरून अंदाज लावू शकता त्याला रिपीट एक्सपान्शन म्हणतात तुमच्याकडे ठराविक रीपीट्स असते आणि ही रीपीट जेव्हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारशाने मिळते म्हणजेच ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रसारित केली जातात आणि रीपीट्स एकामागोमाग पिढ्यांमध्ये वाढतात परिणामी ते त्यांच्या जीनच्या कार्यपद्धतीत बदल करू शकतात आणि ते पुन्हा एक कार्य असू शकते त्यामुळे तुम्हाला ते दिसेल आपण या दोन उदाहरणांकडे परत जात आहोत ज्यांची आपण आधी चर्चा केली एक मिससेन्स म्युटेशन्स आणि एक नॉनसेन्स म्युटेशन्स डाव्या बाजूला मिससेन्स म्युटेशन्स आणि उजव्या बाजूला नॉनसेन्स म्युटेशन्स आपण शोधून काढू शकतो उदाहरणार्थ नॉनसेन्स म्युटेशन्स हे लॉस ऑफ फंक्शन म्युटेशन असू शकतं कारण ते पेप्टाइड पॉलीपेप्टाइड ट्रांकेट करणार आहे त्यामुळे तुमच्याकडे सामान्यतः जीन पेक्षा लहान पेप्टाइड असेल आणि हे कार्यक्षम नसू शकते ते लॉस ऑफ फंक्शन आहे आणि जर तुम्ही इतर उदाहरणाकडे पाहिले ज्याला मिससेन्स म्युटेशन्स म्हणतात ज्यामध्ये तुमच्याकडे अमिनो ऍसिडमध्ये बदल झाला आहे ते तुमचे लॉस ऑफ फंक्शन म्युटेशन्स असू शकते आपण अवशेष बदलले आहे तर प्रोटिन्स यापुढे हवेतसे कार्य करू शकत नाही त्यामुळे ते लॉस ऑफ फंक्शन आहे परंतु कधीकधी ते नवीन कार्य प्राप्त करू शकते हे एक गेन ऑफ फंक्शन म्युटेशन देखील असू शकते त्यामुळे अमीनो ऍसिड मधील बदल पाहुन तुम्ही हे सांगू शकणार नाही की ते गेन किंवा लॉस ऑफ फंक्शन आहे किंवा ते शांत असू शकते याचा अर्थ अमीनो ऍसिड मधील बदलाचा प्रोटिन्सच्या कार्यावर खरोखर परिणाम होणार नाही तरीही ते सामान्य व्यक्तीमध्ये असू शकते आणि जर तुम्हाला एखादा आजार झालेला व्यक्ती दिसला तर तुम्ही त्याला म्युटेशन म्हणू शकत नाही हे एक सामान्य प्रकार असू शकते जे सामान्य लोकांमध्ये असते त्यामुळे बदल प्रोटिन्सच्या पातळीवर असतील जेथे एक अमिनो ऍसिड दुसऱ्याची जागा घेते ते गेन ऑफ फंक्शन किंवा लॉस ऑफ फंक्शन आहे की नाही हे नियुक्त करणे अत्यंत कठीण आहे लॉस ऑफ फंक्शन या एका वर्गाकडे पाहू प्रथम आपण लॉस ऑफ फंक्शन मध्ये दिसणारे काही सिग्नेचर काय आहेत ते पाहू आणि नंतर आपण पुढे जाऊ आणि गेन ऑफ फंक्शनवर चर्चा करू येथे मी एका विशिष्ट जीनचे वर्णन करणार आहे ज्याचे नाव EPM2A असे आहे ज्यामुळे लाफोरा नावाचा रोग होतो ज्यावर आमची प्रयोगशाळा बऱ्याच काळापासून कार्यरत आहे अशा प्रकारे एखाद्या रोगाच्या परिणामी लॉस ऑफ फंक्शन म्यूटेशनची एक उत्कृष्ट सिग्नेचर म्हणजे म्युटेशन्स दर्शवते ज्याला ऍलेलिक हेटेरोजेनेटी हेटेरोजेनेटी म्हणतात याचा अर्थ काय एकाच जीनमध्ये मोठ्या प्रमाणात भिन्न म्युटेशन्स शेकडो भिन्न म्युटेशन्स असतील त्यापैकी काही डिलिशन असू शकते त्यापैकी काही फ्रेम शिफ्ट असू शकतात त्यापैकी काही इंसर्शन असू शकतात त्यापैकी काही मिससेन्स म्युटेशन्स असू शकतात आणि तुमच्याकडे वैद्यकीयदृष्ट्या खूप समान फिनोटाइप असू शकते तर तुम्ही त्यांचे लॉस ऑफ फंक्शन म्युटेशन मध्ये वर्गीकरण करू शकता कारण असे नाही की कोणतेही म्युटेशन्स आणि प्रत्येक म्युटेशन्स नाविन्यपूर्ण कार्य करू शकते त्यामुळे हे एक नवीन गेन ऑफ फंक्शन म्युटेशन्स असू शकत नाही हे एक सिग्नेचर आहे एक जीन दोष आहे ज्याचा परिणाम एक रेसेसिव्ह रोग होतो बहुधा ते लॉस ऑफ फंक्शन म्युटेशन असावे आणि ते मोठ्या संख्येने ऍलेलिक हेटेरोजेनेटी एलील्स दर्शवतात या EPM2A जीनचे उदाहरण पाहू स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे याला 4 एक्सॉन्स मिळाले आहेत आणि प्रोटीन एक फॉस्फेटेस आहे नावाबद्दल काळजी करू नका स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला दोन फंक्शनल डोमेन आहेत एक जे डाव्या बाजूला दर्शविले आहे अमिनो टर्मिनल हे CBD आहे ज्यामध्ये ग्लायकोजेन ला बांधण्याचे कार्य आहे तुमच्या उजव्या बाजूला असलेले कार्बोक्सिल टर्मिनल DSPD आहे जे फॉस्फेटेस डोमेन आहे आता जर तुम्ही म्युटेशन्स कडे लक्ष दिले तर तुम्हाला दिसेल की ते संपूर्ण जीनमध्ये पसरलेले आहे अगदी एक्सॉन 1 पासून त्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला सर्व प्रकारचे म्युटेशन्स आढळतील तुमच्याकडे डिलिशन आहेत जसे तुम्ही येथे पाहू शकता ते सर्व येथे डिलिशन दर्शवले आहे डिलिशन एकतर संपूर्ण जीन किंवा जीनचा काही भाग पसरलेले आहे उदाहरणार्थ exon 1 exon 2 किंवा exon 1 2 आणि हे एकत्रितपणे डिलिशन म्युटेशन्स आहेत तुमच्याकडे इतर म्युटेशन्स देखील आहेत उदाहरणार्थ फ्रेम शिफ्ट नॉनसेन्स तुम्ही कोणत्याही म्यूटेशनचे नाव द्या जे तुम्हाला माहित आहे आणि या विशिष्ट जीनमध्ये सापडेल हे तेच स्पष्ट करते ज्याला ऍलेलिक हेटेरोजेनेटीने ओळखले जाते तुमच्याकडे या विशिष्ट जीनमध्ये रोगाशी संबंधित 50 भिन्न एलील म्युटंट एलील्स आहेत जर तुमच्याकडे एलील असेल जे डिलिशन एलील असेल आणि जर तुमच्याकडे एलील असेल जे मिससेन्स म्युटेशन्स आहे तर त्या दोघांचाही परिणाम समान रोग होतो कदाचित तुम्हाला आढळलेले मिससेन्स म्युटेशन्स देखील एक लॉस ऑफ फंक्शन म्युटेशन आहे तर ते म्यूटेशनच्या प्रकाराबाबत आहे किंवा ज्याला तुम्ही लोकस एलेलिक हेटेरोजेनेटी संबोधता परंतु जर तुम्ही म्यूटेशनची फ्रिक्वेंसी पाहिली तर तुम्हाला फरक दिसेल इतरांच्या तुलनेत काही म्युटेशन्स लोकसंख्येमध्ये अधिक फ्रिक्वेंट असतात आपण येथे पाहू उदाहरणार्थ y ऍक्सिसवर जे दाखवले आहे ते अनेक कुटुंबे स्वतंत्र कुटुंबे जी एकमेकांशी संबंधित नाहीत विशिष्ट प्रकारचे म्युटेशन्स दर्शवतात जसे तुम्ही येथे पाहू शकता मोठ्या संख्येने कुटुंबे exon 2 डिलिशन दर्शवतात त्याचप्रमाणे तुमच्याकडे हे नॉनसेन्स म्युटेशन्स दाखवणारी कुटुंबे मोठ्या संख्येने आहेत जी R241X आहे जे एक नॉनसेन्सचे म्युटेशन्स आहे त्यानंतर मिससेन्स म्युटेशन्स आहे आणि असेच तर काही एलील्स आहेत जे इतरांच्या तुलनेत या रोगामध्ये वारंवार सामील असतात त्यामुळे लॉस ऑफ फंक्शन म्यूटेशनसाठी हे एक उत्कृष्ट सिग्नेचर आहे या दोन वर्गांचा विचार करूया उदाहरणार्थ तुमच्याकडे तीन भिन्न म्युटेशन्स आहेत ती सर्व नॉनसेन्स म्युटेशन्स आहेत आणि येथे ती सर्व मिससेन्स म्युटेशन्स आहेत तर आपण जे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत ते तुम्ही कोणते म्युटेशन्स पहाल याची पर्वा न करता ते तुम्ही ज्याला लॉस ऑफ फंक्शन इफेक्ट म्हणता त्याकडे नेईल तुम्ही त्यांची चाचणी कशी कराल उदाहरणार्थ जर तुमच्याकडे मिससेन्स म्युटेशन्स झाले असेल आणि तुम्हाला हे कसे कळेल की ते खरोखरच रोगास कारणीभूत आहे त्याकडे पाहण्याचा एक मार्ग असा आहे की तुम्ही जा आणि सामान्य लोकसंख्येमध्ये तो विशिष्ट प्रकार शोधा आणि जर तुम्हाला सामान्य लोकसंख्येमध्ये सापडला नाही तर याचा अर्थ असा आहे की हे कॉमन आणि नॉर्मल एलील नाही तो एक मार्ग आहे दुसरी गोष्ट जी तुम्हाला पहायची आहे ती म्हणजे दिलेले अमिनो ऍसिड अवशेष म्युटंट झाले आहेत की नाही ते कार्यक्षमतेने संरक्षित आहे का याचा अर्थ जर ते अवशेष त्या प्रोटिन्सच्या कार्यासाठी अत्यंत गंभीर असेल तर तुम्हाला ते अवशेष जवळच्या संबंधित प्राण्यांद्वारे प्रोटिन्स कोडीत आढळतील तुम्ही उंदीर आणि माकड यासारख्या अनेक प्राण्यांमध्ये पहा ज्यांचा क्रम तुम्हाला घ्यायचा आहे आणि हे अमिनो ऍसिड त्या जीनोम मधील या प्रोटीनच्या समतुल्य सर्व प्रोटिन्समध्ये आहे की नाही ते पहा त्यामुळे ते गंभीर आहे की नाही हे तुम्हाला सांगेल परंतु काही कार्यात्मक परख करणे अधिक महत्त्वाचे आहे तर तुम्ही कोणती कार्यात्मक परख कराल येथे तुमच्या स्लाइडवर एक उदाहरण दाखवले आहे मी म्हटल्याप्रमाणे तुमच्याकडे दोन डोमेन आहेत एक म्हणजे CBD जो कार्बोहायड्रेटशी बांधला जातो उदाहरणार्थ ते बांधू शकते प्रोटिन्स ग्लायकोजेनला बांधू शकतात दुसरा DSPD आहे जो मी म्हटला आहे की फॉस्फेटेस डोमेन आहे तुम्ही प्रश्न विचारू शकता माझ्या या डोमेनमध्ये म्युटेशन्स झाल्यास प्रोटिन्स ग्लायकोजेनला बांधतील की नाही जर ते बंधनकारक नसेल तर याचा अर्थ फंक्शन मध्ये लॉस आहे त्याचप्रमाणे तुम्ही एक प्रश्न विचारू शकता जर माझ्याकडे या डोमेनमध्ये मिससेन्स म्युटेशन असेल तर हे प्रोटीन असलेले म्यूटेशनमुळे नवीन अमिनो ऍसिड तरीही कोणत्या प्रकारची क्रिया दर्शवते ती फॉस्फेटेस क्रिया आहे का हे मी इथे दाखवले आहे कार्बोहायड्रेट बंधनकारक डोमेन ते प्रोटिन्सना ग्लायकोजेनला बांधण्याची क्षमता देते तुम्ही म्युटंट व्यक्त करू शकता आणि ते ग्लायकोजेनला बांधते की नाही ते तपासू शकता त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे फॉस्फेटेस डोमेनमध्ये म्युटेशन्स असेल तर तुम्ही या म्युटेशन्सना व्यक्त करू शकता आणि सब्सट्रेट सह काही परीक्षण करू शकता आणि ते फॉस्फेटेस गट काढते की नाही ते पाहू शकता हे असे आहे की त्या बदलामुळे प्रोटिन्सचे कार्य बदलले आहे की नाही हे पाहण्यासाठी दिलेल्या म्यूटेशनचे वैशिष्ट्य करण्यासाठी लोक नियमितपणे अशा पद्धतींचा वापर करतात या सर्वांमध्ये पूर्वअट अशी आहे की प्रोटिन्सचे कार्य काय आहे हे जाणून घेतले पाहिजे तर ते खुप वेळखाऊ काम आहे त्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग करणे किती कठीण आहे हे तुम्हाला आता समजले आहे पण लोक ते असे करतात आपल्या पाहण्यात आलेली मनोरंजक गोष्ट अशी की तुमच्यामध्ये सर्व प्रकारची म्युटेशन्स आहेत कारण म्युटेशन्स साधारणपणे रँडम असतात मी आधी उदाहरण दिले की तुम्ही एका खोलीत आहात आणि तिथे एक भिंत आहे तुम्ही कुठल्यातरी ट्रेड फेअरला गेला असाल वगैरे त्यांच्याकडे एक मोठी स्क्रीन आहे त्यावर फुगे अडकवले आहेत आणि ते तुम्हाला बंदूक देतील आणि नंतर तुम्ही शूट करू शकता हे खूप सोपे आहे कारण त्या बोर्डमध्ये सर्वत्र तुमच्याकडे फुगे आहेत त्यामुळे तुम्हाला लक्ष्य ठेवण्याची गरज नाही जोपर्यंत तुम्ही बोर्डवर लक्ष्य ठेवता तोपर्यंत तुम्ही एक फुगा मारण्यास सक्षम असाल पण जर एका मोठ्या स्क्रीनला फक्त एक फुगा मिळाला असेल आणि जर मी तुम्हाला 3 बुलेटपैकी एक वापरून मारण्यासाठी 3 गोळ्या दिल्या तर ते तुमच्यासाठी खूप कठीण जाईल म्युटेशन्स सामान्यतः असेच असतात तुमच्या जीनोममध्ये सर्व अवशेष असतात त्रुटी कमी अधिक प्रमाणात रँडमपणे घडते आणि काही त्रुटींमुळे रोग होऊ शकतो तर तो पुढच्या पिढीला मिळत नाही तुमच्या जीनोमच्या कार्यपद्धतीवर त्याचा खरोखर काही परिणाम होत नाही तर तुम्ही हे एलील्स वाहून नेतात यालाच तुम्ही रँडम म्हणतात परंतु असे काही म्युटेशन्स असतात जे इतरांपेक्षा जास्त वारंवार होतात जे खरोखरच हे स्पष्ट करत नाहीत की म्युटेशन्स ही एक रँडम प्रक्रिया असू शकते तर आपण येथे पाहू हे असे काहीतरी आहे ज्याची आपण आधीच चर्चा केली आहे की येथे बार डायग्रॅम स्वतंत्र कुटुंबांमध्ये या म्युटेशन्सची फ्रिक्वेंसी दर्शवते आपण एका कुटुंबातील अनेक सदस्यांबद्दल बोलत नाही तर अनेक कुटुंबांबद्दल बोलत आहोत मनोरंजक काय आहे तर तुम्हाला 3 उंच इमारती आढळतात त्या एलील्स म्युटंट एलील्स दर्शवतात जे बाकीच्या तुलनेत अधिक वारंवार असतात तर ते काय आहेत ते पाहूया एक अगदी डावीकडे आहे ज्याला मी डिलिशन एलील म्हंटले आहे फॉस्फेटेस डोमेनमध्ये कुठेतरी एक म्हणजे नॉनसेन्स म्युटेशन आहे आणि तुमच्याकडे दुसरे आहे जे मिससेन्स म्युटेशन आहे तर कारण काय असू शकते हे ऍलील्स इतरांपेक्षा अधिक सामान्य का आहेत मी काही उदाहरण देत आहे उदाहरणार्थ डिलिशन नॉन ऍलेलिक रीकॉम्बिनेशन नावाच्या प्रक्रियेमुळे डिलिशन होऊ शकते हे इल्लीजीटीमेट रीकॉम्बिनेशन आहेत माइटोटिक प्रक्रियेदरम्यान त्रुटी ज्यामुळे डिलिशन होऊ शकते बरोबर आणि ही प्रक्रिया तुमच्या जीनोम क्रमावर अवलंबून असते त्यामुळे ती वारंवार घडणारी घटना असू शकते म्हणजे मियोसिस दरम्यान ती पुन्हा पुन्हा होऊ शकते त्यामुळे हे म्युटेशन्स लोकसंख्येमध्ये येण्याची शक्यता जास्त आहे त्यावर आपण चर्चा करू दुसरा मुद्दा आहे फाऊंडर इफेक्ट फाऊंडर इफेक्ट म्हणजे काय हे असे आहे की ते काही व्यक्तींवर अवलंबून आहे ज्यांनी लोकसंख्येमध्ये याची सुरवात केली उदाहरणार्थ आयर्लंड पूर्वी येथे मनुष्यवस्ती नव्हती 15 जणांचा समूह तिथे जाऊन स्थायिक होतो आता हे सर्व अवलंबून आहे की कोणत्या प्रकारचे चांगले आणि वाईट एलील आहे ज्याला फाऊंडर इफेक्ट म्हणतो आपण पुन्हा चर्चा करू तिसरी शक्यता अशी आहे की बहुतेकदा हे पॉईंट म्युटेशन्स असतात हे सुधारित बेसमुळे असू शकते हे काही बदल आहेत जे तुमच्या DNA मध्ये होतात काही विशिष्ट गरजांमुळे आणि बेसमधील या बदलांमुळे म्युटेशन्स होऊ शकते आणि ते वारंवार होऊ शकतात हे हॉट स्पॉट्स आहेत ज्याला तसे म्हणतात तर ते काय आहेत ते पाहूया प्रथम आपण नॉन ऍलेलिक रीकॉम्बिनेशन काय आहे ते पाहू ज्यामुळे मोठ्या प्रमाणात डिलिशन्स होतात बऱ्याचदा जेव्हा अशा प्रकारचे डिलिशन्स होते तेव्हा ब्रेक पॉइंट्स चांगल्या प्रकारे परिभाषित केले जातात तंतोतंत दिलेल्या भागात DNA कट केला जातो आणि ते एकत्र जोडले जातात आपण एक विशिष्ट सेगमेंट गमावला आहे लक्षात ठेवा आपण इम्प्रिंटिंग डिसऑर्डरवर चर्चा केली होती ज्यामध्ये आपण म्हटले होते की तुम्हाला डिलिशनमुळे प्रॅडर विलिसिंड्रोम होतो DNA मध्ये इतके अचूक ब्रेकेज कसे घडते आपण त्यावर एक नजर टाकूया तुम्ही डाव्या बाजूला जे पहात आहात ते एक क्रोमोझोम आहे बरोबर आणि तुम्ही आहात तुम्ही फक्त क्रोमोझोमचा एक छोटासा भाग वाढवत आहात आपण असे म्हणूया की या विभागामध्ये तुम्हाला स्वारस्य असलेले एक जीन किंवा एक एक्सॉन मिळाले आहे आणि असे काही विशिष्ट प्रदेशांमध्ये घडू शकते तुमचा जीनोम एक जीन एका मोठ्या रिपीट झालेल्या सेगमेंटने समान क्रमाने एक अपस्ट्रीम आणि तुम्ही पहात असलेल्या जीनच्या डाउनस्ट्रीमवर समान क्रम एक वरच्या बाजूस असू शकतो जेव्हा तुमच्याकडे अशा प्रकारची जीनोमिक आर्किटेक्चर असते अशी जटिलता असते तेव्हा बरेचदा असे भाग हटवण्याची शक्यता असते बरोबर दुस या शब्दात सांगायचे तर जेव्हाही तुम्ही वारंवार घडणाऱ्या म्युटेशन्सवर अशा डिलिशन्सकडे लक्ष दिले तेव्हा तुम्हाला असे आढळून आले की हे हॉटस्पॉट्स इतक्या मोठ्या प्रमाणात रिपीट केलेले आहेत बरोबर आणि आपला असा विश्वास आहे की या रिपीटमुळे अशा प्रकारचे डिलिशन्स केले जाते तर काय यंत्रणा असू शकते आपण मियोटिक प्रक्रिया पाहत आहोत मियोटिक सेल्स मधील रीकॉम्बिनेशन येथे दाखवले आहे तर तुमच्याकडे जे आहे ते सेलमध्ये आहे दिलेल्या सेगमेंटसाठी उदाहरणार्थ डाव्या बाजूला दाखवलेला तोच सेगमेंट आपण पॅटर्नल आणि मॅटर्नलच्या प्रती पाहत आहोत अर्थात ऑटोझोम्सच्या दोन प्रतींपैकी एक तुम्हाला आईकडून दुसरी वडिलांकडून मिळाली आता त्या दोघांचे आर्किटेक्चर सारखेच आहे की तुमच्याकडे जीन जी रिपीटने फ्लॅक केलेली आहे बरोबर फक्त पॅटर्नल आणि मॅटर्नलच्या रिपीटमध्ये फरक करण्यासाठी मी वेगळा रंग दिला आहे परंतु तरीही असे गृहीत धरा की अनुक्रमानुसार ते एकसारखे आहेत पॅटर्नल हिरवे असते मॅटर्नल गुलाबी रंगाचे असल्यास काय होते क्रॉस रीकॉम्बिनेशन दर्शवतो रीकॉम्बिनेशन म्हणजे DNA तुटला जाईल आणि यासह जोडला जाईल रीकॉम्बिनेशन रँडम आहे हे इथे इथे इथे इथे कुठेही होऊ शकते तर जेव्हा जेव्हा रीकॉम्बिनेशन होते तेव्हा हे असे होते उदाहरणार्थ रीकॉम्बिनेशन जीनमध्ये होते काय होते येथे DNA डबल स्ट्रँड ब्रेक आहे आणि तुम्ही पाहाल की पॅटर्नल मॅटर्नलशी जोडले गेले आहे आणि येथे मॅटर्नल पॅटर्नलशी जोडले गेले आहे हे असे आहे तर अदला बदल झाली आहे तुमच्या मियोटिक सेल्समध्ये असेच घडते ज्याला तुम्ही रीकॉम्बिनेशन म्हणता आणि ही इतकी अचूक यंत्रणा आहे ती अगदी त्याच बेसवर कट करते जरी ती एक्सॉनमध्ये असली तरीही हे एलील बदलून तुम्ही कोडिंग क्षेत्र बदलत नाही ही एक सामान्य प्रक्रिया आहे हे प्रत्येक मियोटिक सेलमध्ये घडते आणि आपण सर्वजण अशा प्रकारचे रीकॉम्बीनंट क्रोमोझोम घेऊन जातो आणि आपण सर्व नॉर्मल आहोत परंतु काही वेळा ते समस्या निर्माण करू शकते या प्रकारचे रीकॉम्बिनेशन जिथे तुमची एकसारखी अदला बदल होते ज्याचा परिणाम कोणताही नेट गेन किंवा लॉस न होता तुमचा क्रोमोझोम तंतोतंत तुटलेला असतो आणि एकत्र जोडला जातो त्याला ऍलेलिक रीकॉम्बिनेशन असे म्हणतात परंतु तुमची अशी परिस्थिती असू शकते कारण तुमची रीकॉम्बिनेशन यंत्रणा मुळात आपल्या DNA चा क्रम पाहते आणि हे होमोलॉगस एकत्र आणण्याचा प्रयत्न करते आणि क्रोमोझोम कट करून जोडण्याचा प्रयत्न करते येथे ही एक पेक्युलियर किंवा इंट्रीगिंग स्थिती आहे कारण तुमच्याकडे दोन रिपीट घटक आहेत जे अनुक्रमाने जवळजवळ एकसारखे आहेत त्यामुळे एकतर ते ऍलेलिक रीकॉम्बिनेशनमध्ये दाखविल्या प्रमाणे अलाइन करू शकते जे एकत्र येऊन एक परिपूर्ण समरूप होते किंवा मिसअलाइनमेंट असे म्हटले जाऊ शकते ज्याला तुम्ही नॉन ऍलेलिक रीकॉम्बिनेशन म्हणजे दोन रिपीट्स समान आहेत तर तेथे रीकॉम्बिनेशन होत आहे जर ते घडले तर काय होईल तर तुमच्याकडे दोन नवे एलील्स असणार आहेत जे रीकॉम्बिनेशन मधून बाहेर येत आहेत एका एलीलमध्ये तुम्ही जीन गमावले आहे दुसऱ्या एलीलमध्ये तुम्ही जीनची नक्कल केली आहे बरोबर आता हे अवलंबून आहे की पुढच्या पिढीमध्ये तुम्हाला दोनपैकी कोणतेही एक एलील दिसतील विशेषत डिलिटेड ऍलील हे लॉस ऑफ फंक्शन असणार आहे कारण आपण गमावले आहे असे गृहीत धरून की लॉस ऑफ फंक्शन ऍलीलचा परिणाम रीसेसीव्ह रोग होतो तरीही आपण पुढील पिढी पाहू शकतो कारण ती व्यक्ती कदाचित कॅरियर असेल तो त्या म्युटंट एलीलसाठी हेटेरोझायगस आहे तर ते तुमच्या लोकसंख्येमध्ये आहे आणि जर असे घडले की त्याने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले जो कॅरियर देखील आहे तर तुम्ही बाळाला पहाल पुढील पिढीमध्ये अशी शक्यता आहे की त्या व्यक्तीला रोग असेल परंतु दुसरे एलील ज्यामध्ये तुमच्याकडे क्रोमोझोमच्या दोन प्रती आहेत लोकसंख्येमध्ये दिसू शकतात किंवा नाहीत कारण जर डोस वाढला असेल उदाहरणार्थ हे शुक्राणू किंवा अंडाशय तयार होण्यास हातभार लावते नंतर जर ते फलित झाले तर या जीनच्या आपल्याकडे तीन प्रती असतील त्यामुळे काही वेळा भ्रूणाच्या वाढीस अटकाव होऊ शकतो त्यामुळे तुम्ही कधीही पाहू शकत नाही किंवा भ्रूण जिवंत राहू शकतो आणि तुम्हाला अशी उदाहरणार्थ डाउन सिंड्रोम सारखी स्थिती असू शकते असे भाग आहेत जे तीन संख्येचे आहेत क्रोमोझोम 21 च्या तीन प्रती नसून क्रोमोझोम 21 च्या लांब हाताचे क्षेत्र असणे आवश्यक आहे जर तीन टोकांच्या प्रती असतील तर तुम्हाला अजूनही डाऊन सिंड्रोम आहे तर या अटी आहेत ज्याद्वारे तुम्ही ते मिळवू शकता मी जीन रिपीट करण्याबद्दल बोलत असल्याने ज्याला नॉन ऍलेलिक रीकॉम्बिनेशन म्हणतात त्यामुळे अनेकदा तिथे तुटते जिथे रिपीट होते बरोबर त्यामुळे ही वारंवार घडणारी घटना आहे असे घडते कारण जीनमुळे नाही तर दिलेल्या जीनच्या मागे फिरणाऱ्या रिपीटमुळे त्यामुळे जीनोमिक रचना त्या प्रदेशाला प्रिडिस्पोज करते अशा डिलिशन्सची अधिक शक्यता असते ते हॉटस्पॉट आहे अशाच प्रकारे आपण अधिक वेळा डिलिशन्स पाहतो आपल्याकडे लोकसंख्येमध्ये एक विशिष्ट म्युटेशन्स जास्त प्रमाणात का आहे याचा आपण आणखी एक पैलू पाहणार आहोत आपण त्याला फाऊंडर इफेक्ट म्हणतो मी एक प्रस्तावना दिली आहे की हे सर्व काही लोकसंख्येवर अवलंबून आहे ज्यांनी अशा ठिकाणी लोकसंख्या वाढवली आहे जिथे आपल्याकडे मानवी वस्ती नव्हती तर हा वैयक्तिक माणसांचा एक नवीन संच आहे आणि नंतर लोकसंख्या वाढते आणि हे सर्व ते कोणत्या प्रकारचे एलील घेतात यावर अवलंबून असते इथे दाखवल्याप्रमाणे हे असे काहीतरी आहे तुमच्याकडे एक मोठे सर्कल आहे जे ही लोकसंख्या आहे असे आपण म्हणूया आणि तुमच्याकडे अशा व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे हिरवा रंग दर्शविलेल्या जीनसाठी वाइल्ड प्रकारचा एलील आहे आणि काही व्यक्ती आहेत जे म्युटंट एलीलसाठी कॅरियर आहेत बरोबर कॅरियर ते लक्षणे दर्शवत नाहीत तर ते तेथे कॅरियर आहेत परंतु आपण गणना केल्यास फ्रिक्वेंसी खूपच लहान आहे आता या लोकसंख्येमध्ये काही गडबड आहे अशी स्थिती गृहीत धरूया तो दुष्काळ असू शकतो पूर असू शकतो काहीतरी किंवा युद्ध किंवा जातीय संघर्ष असू शकतो मग ते काहीही असो त्यामुळे लोकसंख्येला स्थलांतर करावे लागत आहे त्यामुळे प्रत्येकजण एकाच ठिकाणी जात नाही वेगवेगळे गट वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करतात जिथे त्यांना राहण्यासाठी योग्य जागा मिळेल असे होऊ शकते की ज्या ठिकाणी ते जातात आणि स्थायिक होतात ते असे ठिकाण आहे जिथे पूर्वी कोणीही राहत नव्हते हे आव्हान असू शकते परंतु लोक जातात कारण त्यांचा असा विश्वास आहे की ते इतके दिवस राहत होते त्यापेक्षा ते एक चांगले ठिकाण असू शकते आता हे सर्व अवलंबून आहे की समूहात एकत्र येणाऱ्या व्यक्ती कोण आहेत मी इथे दोन उदाहरणे दाखवली आहेत एक म्हणजे आयसोलेट 1 आयसोलेट 1 आपण त्याला आयसोलेट असे म्हणतो कारण आपण असे गृहीत धरतो की एकदा ते दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाले की ते एकमेकांमध्ये मिसळत नाहीत ते भौगोलिकदृष्ट्या वेगळे आहेत आणि लोकसंख्या वाढते तर प्रत्येक लोकसंख्येची स्वतःची सिग्नेचर असेल आपण वरच्या बाजूला पाहू या हे स्थलांतर आहे येथे असे घडले जवळजवळ समान संख्येने कॅरियर आणि वाइल्ड व्यक्ती या भौगोलिक स्थानावर स्थलांतरित झाल्या आणि त्यांनी लोकसंख्या वाढवली तर तुम्हाला काय अपेक्षित आहे तुम्ही येथे अपेक्षा कराल की एक कॅरियर दुसऱ्या कॅरियरशी विवाह करण्याची शक्यता खूप जास्त आहे कारण त्यातील 50 कॅरियर आहेत दोनपैकी एक समान म्युटंट एलीलसाठी कॅरियर असण्याची शक्यता आहे परिणामी तुम्हाला दिलेल्या रोगाचा प्रादुर्भाव खूप जास्त असेल जर त्या म्युटंट एलीलमुळे रेसेसिव्ह रोग होत असेल इतर परिस्थिती पहा पुन्हा एक वेगळी लहान लोकसंख्या या वेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाली ज्याला तुम्ही आयसोलेट 2 म्हणता येथे असे घडू शकते की आयसोलेट 2 मध्ये स्थलांतरित झालेल्या सर्व व्यक्ती वाइल्ड प्रकारची एलील घेऊन येत आहेत कोणतेही रेसेसिव्ह एलील नाही त्यामुळे एक नवीन म्युटेशन्स आल्याशिवाय जी एक अत्यंत दुर्मिळ स्थिती आहे तोपर्यंत आयसोलेट 2 ला रोग होणार नाही म्हणून मूळ लोकसंख्या जिथून या दोन आयसोलेटची उत्पत्ती झाली आहे परंतु या दोन लोकसंख्येतील व्यक्तीच्या आधारावर तुम्हाला आढळेल की एक प्रकारचा रोग होण्याचा धोका आहे आयसोलेट 1 ला हा रोग होण्याचा धोका जास्त आहे कारण लोकसंख्येची स्थापना करणाऱ्या काही व्यक्तींना हे रेसेसिव्ह एलील होते आपण त्यांना फाऊंडर इफेक्ट म्हणतो याचे कारण असे आहे की फाऊंडर बरोबर आयसोलेट 2 फाऊंडर सर्व सामान्य ऍलील वाहून नेत होते तर ही लोकसंख्या रोग असण्याच्या ओझे वाहत नाही याला तुम्ही फाउंडर इफेक्ट म्हणता अनेक उदाहरणे आहेत पुन्हा मी एका रोगाबद्दल चर्चा करणार आहे ज्यावर आमची प्रयोगशाळा कार्यरत आहे ती म्हणजे लाफोरा रोग हा आजार या अर्थाने खूप अनोखा आहे तो भारत पाकिस्तान अनेक आशियाई देशांमध्ये आहे तो युरोपियन लोकसंख्येमध्ये आहे जसे की फ्रेंच इटालियन स्पॅनिश सर्व आहे परंतु तुम्हाला अशी व्यक्ती सापडत नाही जी हा आजार ब्रिटिश लोकसंख्येतून घेऊन आला आहे तुम्हाला माहिती आहेच की उत्तर अमेरिका खंडाची लोकसंख्या ब्रिटीशांमुळे होती आणि जर तुम्ही कॅनडाचा विचार केला तर ते पुन्हा ब्रिटीश लोकसंख्येने किंवा फ्रेंच लोकसंख्येने सीड केले आहे जर तुम्ही कॅनडाच्या पांढऱ्या लोकसंख्येतील लाफोरा रोगाच्या रूग्णांवर नजर टाकली तर तुम्हाला असे आढळेल की फ्रेंच कॅनेडियन किंवा कॅनेडियन जे फ्रान्समधून स्थलांतरित झाले अशा लोकांना हा आजार आहे ब्रिटिशांना नाही आणि मनोरंजक गोष्ट म्हणजे सर्व फ्रेंच कॅनेडियन ज्यांना हा रोग होतो त्यांच्यामध्ये समान म्युटेशन्स होते ते C26S आहे जे सिस्टीन हे जीनच्या या विशिष्ट प्रथिनामध्ये सेरीनमध्ये म्युटंट होते ज्याला तुम्ही NHLRC1 संबोधता ते पुन्हा फाऊंडर इफेक्टचे उदाहरण आहे हे असे काहीतरी आहे जे मी आधीच दाखवले आहे जेव्हा आपण डायग्नोस्टिक्स बद्दल बोलत होतो जे तुम्ही रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेन्थ पॉलिमॉर्फिझम वापरू शकता त्यामुळे म्यूटेशनमुळे तुम्हाला एखादी साइट मिळू शकते किंवा तुम्ही साइट गमावू शकता आणि एखाद्या व्यक्तीमध्ये म्युटंट एलील आहे हे ओळखण्यासाठी तुम्ही ते निदान वापरू शकता तर मनोरंजक काय आहे तुम्हाला कसे कळेल की दिलेले म्युटेशन्स फाऊंडर इफेक्टमुळे होते हे वारंवार होऊ शकते मी म्हटल्या प्रमाणे तेथे हॉट स्पॉट आहे पुन्हा पुन्हा तेच म्युटेशन लोकसंख्येमध्ये येते तुम्हाला कसे माहित आहे की ते फाऊंडर इफेक्टमुळे आहे लोक ज्या प्रकारे पाहतात ते म्हणजे म्युटंट भागाच्या शेजारचा भाग येथे दर्शविल्याप्रमाणे हा एक वाइल्ड प्रकारचा एलील आहे ते अवशेष T चे स्थान 76 वर धारण करते जिथे म्युटंट ऍलील आहे T चे A मध्ये रूपांतर होते आपण जे पाहतो ते असे आहे की लोकसंख्येमध्ये सामान्यपणे उपस्थित असलेले इतर कोणते प्रकार आहेत ज्यामुळे रोग होऊ शकत नाही ठीक आहे परंतु तेथे तुम्हाला माहिती आहे ते सारख्या DNA मध्ये आहेत तर येथे उपस्थित असलेले एक एलील जे रोगाशी जोडलेले नाही म्यूटेशनने विभक्त होण्यामुळे रीकॉम्बिनेशनद्वारे रोग होण्याचे जर ते प्रत्येकाच्या अगदी जवळ असतील तर शक्यता कमी असते तर आपण समीपतेकडे लक्ष देतो आणि सांगू की तो एक फाऊंडर इफेक्ट आहे किंवा तो एक स्वतंत्र प्रसंग असू शकतो आपण असे म्हणू कि आपल्याकडे वेगळ्या मार्करसाठी एलील आहे कोडिंग क्षेत्र आवश्यक नाही परंतु वाइल्ड प्रकारच्या एलीलच्या दोन्ही बाजूला इतर मार्कर A आणि B मध्ये T घेऊन जात आहे परंतु म्यूटेशन मध्ये म्युटंट ऍलीलमध्ये ते वेगळे असू शकते जसे C आणि D त्यामुळे वाइल्ड प्रकार असलेल्या सामान्य लोकसंख्येमध्ये तुम्हाला कदाचित C आणि D दिसणार नाहीत म्युटेशन झाल्यानंतर ते होऊ शकले असते तर ते म्युटंट ऍलीलसह नेहमीच उपस्थित असेल समान म्युटेशन असलेल्या मोठ्या संख्येच्या कुटुंबांचा शोध घेण्यासाठी आपण अशा पद्धतीचा वापर करतो ते येथे दाखवले आहे उदाहरणार्थ C26S असे म्युटेशन्स असलेले जीन येथे आहे आणि आपण पाहू शकता की ही सर्व कुटुंबे 1 2 स्वतंत्र प्रभावित सदस्य कुटुंब 3 कुटुंब 4 या सर्वांमध्ये जर तुम्ही लाल आयतामध्ये दर्शविलेल्या या भागात पाहिले तर तुम्हाला आढळेल की ते समान एलील 2 2 2 2 2 2 3 घेऊन गेले आहेत त्यामुळे तुम्हाला आढळेल की सर्व प्रभावित सदस्यांना समान एलील आहे यावरून असे दिसून येते की सर्व म्युटेशन्स एकाच व्यक्तीपासून झाले असावे जो फ्रान्समधून कॅनडामध्ये स्थलांतरित झालेल्या व्यक्तींपैकी एक असू शकतो आणि तो एक कॅरियर होता आणि त्याने संपूर्ण लोकसंख्या आणि त्याच म्युटंट एलीलच्या संयोगाने येण्याची शक्यता निर्माण केली होती इतर दुसऱ्या कॅरियरमुळे या व्यक्तीशी लग्न करण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून त्याला हा आजार होण्याची शक्यता आहे याला तुम्ही फाउंडर इफेक्ट म्हणता आणि तुम्ही साधारणपणे अशाप्रकारे व्यक्तिचित्रण करता आणि ते फाउंडर इफेक्ट आहे की नाही हे पहाता किंवा ते इतर काही कारणांमुळे असू शकते तर ते होऊ शकते उदाहरणार्थ फ्रान्समधून कॅनडामध्ये स्थलांतरित झालेली व्यक्ती कॅरियर असू शकत नाही पण नंतर तुम्हाला माहिती आहे तो कॅनडामध्ये स्थलांतरित झाला त्याच्या एका जर्म सेल मध्ये एक रँडम घटना घडली ज्यामुळे हे बदलले तुम्हाला माहिती आहे म्युटंट एलील परिणामी तुम्हाला माहिती आहे की असे घडले की त्या जर्म सेलने अंड्याचे फलन केले जो आता त्याचा मुलगा आहे आणि नंतर त्याने ते म्युटंट एलील वाहून नेले आणि त्याचप्रमाणे ते लोकसंख्येमध्ये येऊ शकले असते हे देखील होऊ शकते तेच इथे या चित्रात दाखवले आहे त्यामुळे तुमची लोकसंख्या आहे जे सर्व सामान्य असू शकतात म्हणजे त्यांच्यात दोषपूर्ण एलील नसू शकतात ते सर्व सामान्य आहेत परंतु एक स्थलांतर प्रक्रिया असू शकते ज्यामध्ये काही व्यक्ती काही कारणास्तव स्थलांतरित झाल्या आणि ज्याला तुम्ही आयसोलेट म्हणता ते तयार झाले आता या आयसोलेटमध्ये एक म्युटेशनल घटना घडली आहे कारण काही त्रुटीमुळे आणि एका व्यक्तीमुळे हे झाले आहे या लहान लोकसंख्येमुळे तुमच्याकडे एका व्यक्तीला हे म्युटेशन्स झाले आहे एका रँडम प्रक्रियेमुळे आता लोकसंख्या वाढते आणि तुम्ही स्थलांतरित झाल्यावर पुढे चालू ठेवता आता तुम्हाला काय आढळेल की हे म्युटेशन्स आता लोकसंख्येमध्ये वाढले आहे आणि आता हे म्युटेशन्स या आयसोलेटतून स्थलांतरित झालेल्या सर्व लोकसंख्येसाठी युनिक आहे आणि कदाचित तुम्हाला या लोकसंख्येमध्ये हे आढळणार नाही कारण ते त्यांच्या मुख्य भूमी वरून स्थलांतराच्या खूप नंतर घडले होते हे दुसरे उदाहरण आहे जे सांगते की काही विशिष्ट लोकसंख्येमध्येच काही एलील्स म्युटंट एलील्स का असतात इतरांमध्ये नसतात जसे की मी तुम्हाला सांगितले की ब्रिटीशांमध्ये हे नसते वगैरे भारतीय लोकसंख्येसाठी हे एक अतिशय चांगले उदाहरण आहे कारण तेथे MYBPC3 नावाचे एक जीन आहे हे हृदयाच्या कार्यामध्ये गुंतलेल्या प्रथिनासाठी कोड करते म्हणजे तुमच्या हृदयाच्या स्नायूंचे कार्य आणि या जीनला एक प्रकार मिळाला आहे या जीनमध्ये एक डिलिशन आहे काही बेस पेअर डिलिशन आहे आणि हे डिलिशन अगदी सामान्य लोकांमध्ये देखील आहे परंतु जर तुमच्याकडे एलील डिलिशन्स झाले असेल तर तुम्हाला कार्डिओमायोपॅथी म्हणणाऱ्या स्थिती विकसित होण्याचा धोका जास्त असतो हृदयाच्या स्नायूंच्या संरचनेत काही बदल झाल्यामुळे तुमचे हृदय सामान्यपणे कार्य करत नाही आणि त्यामुळे मृत्यू प्रीमॅच्युअर मृत्यू होऊ शकतो विशेष म्हणजे हे विशिष्ट म्युटेशन फक्त भारतीय लोकसंख्येमध्येच आहे तुम्ही इथे पाहतात तिथे तुम्हाला दिसेल तुम्हाला अमेरिकन किंवा आफ्रिकन किंवा युरोपियन किंवा चायनीज जपानीमध्ये दिसत नाही परंतु मलेशिया आणि सिंगापूरच्या काही भागात तुम्हाला दिसत आहे कारण हे पुन्हा भारतातून स्थलांतरित झालेले लोक आहेत तर हे मी तुम्हाला समजावून सांगितले आहे तुम्हाला माहिती आहे इथूनच मानव भारतात स्थलांतरित झाला भारतीय उपखंडात स्थलांतरित झालेल्या व्यक्तीने म्युटेशन केले नाही आणि नंतर लोकसंख्या वाढली आणि तेव्हाच बहुधा एखाद्या व्यक्तीमध्ये म्युटेशन झाले असावे आता त्यांनी तथाकथित भारतीय लोकसंख्येचे बीजकरण केले आता त्या सर्वांकडे हे आहे मुख्य जसे उदाहरणार्थ आफ्रिकन लोकांकडे नाही इतरांकडे नाही परंतु जो कोणी भारतातून स्थलांतरित झाला असेल तो ही एलील घेऊन जाऊ शकतो तर त्याचप्रमाणे तुम्ही मलेशिया आणि सिंगापूरमध्ये पाहता आणि तुम्हाला हे एलील कसे दिसते हे फाउंडर इफेक्ट म्युटेशनमुळे विशिष्ट एलीलची फ्रिक्वेंसी कशी वाढू शकते याचे उदाहरण आहे तुमच्याकडे म्युटेशन हॉट स्पॉट्स कसे आहेत याच्या तिसऱ्या उदाहरणावर आपण जाणार आहोत ठराविक एलील जास्त वेळा का असतात बरोबर येथे आपण मॉडिफाइड बेसबद्दल चर्चा करणार आहोत ते काय आहे तुम्हाला माहिती आहेच तुमच्या जीनोममध्ये अनेक अनुक्रम आहेत मॉडिफाइड केलेल्या क्रमांपैकी एक तो एक बेस असू शकतो ज्यावर मिथाइल गट जोडला जाऊ शकतो ते एक बदल आहे ज्याला तुम्ही मिथिलेशन म्हणता तर बहुतेकदा असे मेथिलेशन CpG बेटांमध्ये होते जेव्हा तुमच्याकडे C बेस आहे आणि C C आणि G एकत्र असेल तेव्हा येथे p म्हणजे CpG p म्हणजे फॉस्फेटेस आणि अर्थातच C आणि G हे दोन बेस आहेत आता अशा परिस्थितीत मिथिलेशन C बेस मिथिलेटेड होतो जेव्हा असे घडते तेव्हा तुमचा क्रोमोझोम किंवा क्रोमॅटिन त्याला ते जीनोमच्या त्या प्रदेशाचे कार्य कसे करावे याबद्दल काही संदेश प्राप्त होतो हे एक सिग्नेचर देऊ शकते की जीनने व्यक्त केले पाहिजे की नाही किंवा इतर काही सिग्नेचर बरोबर आता हे करू शकते ते बेस बदलत नाही परंतु ते ज्या प्रकारे कार्य करते DNA कार्ये यांचा विस्तार या प्रकारच्या बदलांवर अवलंबून आहे परंतु काही वेळा त्या सुधारणेमुळे जोखीम देखील असू शकते आपण येथे पहात असलेल्या काही म्युटेशन्स होण्याचा धोका असू शकतो सायटोसिन मिथिलेटेड होते त्यामुळे तुमच्याकडे मिथिलेशन आहे जे तुम्ही येथे पाहता या स्थितीत काय होते की तुमच्याकडे डीएमीनेशन नावाची प्रक्रिया असू शकते या भागात आपण पाहू शकता की ते काढून टाकले जात आहे आणि परिणामी जेव्हा आपण मिथिलेटेड सायटोसिनमध्ये हा प्रदेश काढून टाकाल तेव्हा आपल्याला आढळेल की हे अवशेष आता थायमिन बनते तर हा बदल दुर्मिळ आहे हे नेहमी घडत नाही परंतु काही वेळा तसे झाल्यास त्या ठिकाणी तुम्हाला नवीन बेस मिळू शकेल तेच या चित्रात दाखवले आहे सुरुवातीला तुमच्याकडे डबल स्ट्रँड DNA मध्ये C आणि G कॉम्प्लिमेंट्री आहे आणि इथले सायटोसिन मिथिलेटेड होते आणि ते तुम्हाला येथे दिसत असलेल्या म्यूटेशनकडे नेत आहे येथे T ही एक विसंगती आहे तिथे एक यंत्रणा आहे ज्याद्वारे हे विसंगत दूर केले जाते परंतु जर ते प्राप्त झाले तर काय होईल जेव्हा DNA चे रिप्लिकेशन होते तेव्हा आता प्रत्येक स्ट्रँड टेम्पलेट म्हणून काम करतो आता जर T टेम्प्लेट म्हणून काम करत असेल तर तुमच्याकडे A कॉम्प्लिमेंट्री म्हणून असेल म्हणजे ते तुमचे म्युटंट एलील आहे जे पॅरेंटल DNA पेक्षा खूप वेगळे आहे आणि अर्थातच तुमच्याकडे वाइल्ड टाईप एलील असणार आहे आता जर याचा परिणाम शुक्राणू किंवा अंड्यांच्या निर्मितीमध्ये झाला आणि ते म्युटंट एलील घेऊन जात असेल तर त्याचा एखाद्या कार्यावर परिणाम होतो असा बदल वारंवार होणार आहे कारण हे सायटोसिन मेथिलेटेड होणारे जीन कार्य करण्यासाठी किंवा जीनोमच्या त्या विभागाच्या कार्यासाठी एक सिग्नेचर आहे ते प्रत्येक व्यक्तीमध्ये होणार आहे अशा अवशेषांना मेथिलेटेड होण्याचा धोका जास्त असतो कारण तुमच्याकडे असे हॉट स्पॉट्स आहेत ज्यामध्ये दिलेले म्युटंट एलील बहुतेक वेळा लोकसंख्येमध्ये आढळतात ते म्हणजे फाऊंडर इफेक्टमुळे नाही तर अशा प्रकारच्या बदलांमुळे तर आपण एक प्रश्न विचारणार आहोत तो म्हणजे नॉनसेन्स म्युटेशन म्हणजे एक म्युटेशन जे स्टॉप कोडॉन देते एमिनो ऍसिडऐवजी ट्रांकेटेड प्रोटिन्सचे संदेश देऊ शकते जर तुमच्याकडे बदल असेल तर ते प्रोटीन सिंथेटिक मशीनरीला सांगणार आहे की तुम्हाला इथे थांबावे लागेल इथे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे त्याचे परिणाम ट्रांकेटेड प्रोटिन मध्ये होईल का त्याची कमी शक्यता आहे कारण तुमच्याकडे सेलमध्ये क्वालिटी कंट्रोल मेकॅनिझम आहे ज्याला mRNA सर्व्हेलन्स मेकॅनिझम म्हणतात आणि या मेकॅनिझमचे तांत्रिक नाव नॉनसेन्स मिडिएटेड डिके आहे या अर्थाने जर तुमच्या mRNA मध्ये प्रीमॅच्युअर स्टॉप कोडॉन असेल तर तुमच्या सेलमध्ये अशी यंत्रणा आहे जी तयार होत असलेल्या प्रत्येक mRNA मधून स्कॅन करते आणि जर त्याला प्रीमॅच्युअर स्टॉप कोडॉन मिळाला असेल तर सेल ते mRNA डिग्रेड करण्याचा प्रयत्न करते कारण जेव्हा DNA ची RNA मध्ये कॉपी केली जात असते तेव्हा त्रुटी असू शकते आणि जर ती त्रुटी आढळली नाही तर तुम्ही दोषपूर्ण प्रोटिन्स बनवणार आहात आणि तुम्हाला अशा प्रकारची प्रोटिन्स नको आहेत कारण एक असे प्रोटिन्स बनवण्यात तुम्ही ऊर्जा वाया घालवता दोन असे प्रोटिन्स तयार करणे पेशीसाठी हानिकारक असू शकते तर तुम्ही mRNA पासून मुक्त होण्याचा प्रयत्न कराल त्यामुळे ते तयार करत नाहीत प्रोटिन्स जे नको आहेत आणि अशी यंत्रणा अगदी प्रीमॅच्युअर नॉनसेन्स कोडॉनचे प्रीमॅच्युअर स्टॉप कोडॉन असलेले ट्रान्सक्रिप्ट ओळखतात हा नॉनसेन्स मिडिएटेड mRNA कसा डिके होतो ही यंत्रणा सेलमध्ये कशी कार्य करते आणि प्रीमॅच्युअर संपुष्टात आलेले कोडॉन असलेले ट्रान्सक्रिप्ट खरोखर कसे काढते ते पाहू या या स्कीमॅटिकमध्ये येथे जी दाखवली आहे ती ट्रान्सक्रिप्शनल प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुमच्याकडे तथाकथित प्राथमिक ट्रान्सक्रिप्ट आहे जी एक्सॉन आणि इंट्रॉन्स दोन्ही राखून ठेवते तर हे एक्सॉन्स आहेत आणि हे इंट्रॉन्स आहेत तर RNA जसे आपण चर्चा केली एक स्प्लायसिंग प्रक्रियेतून जाते या प्रक्रियेदरम्यान तुमच्याकडे प्रोटिन्सचा एक संच असतो जो एक्सॉनच्या सीमांना किंवा जंक्शनला बांधतो हे प्रोटिन्स जे एक्सॉन जंक्शनला बांधलेले आहेत आता यासह संपूर्ण कॉम्प्लेक्स साइटोप्लाझममध्ये नेले जाते आपण जे पाहत आहोत ते एक सामान्य mRNA आहे ज्यामध्ये तुमच्याकडे स्टॉप कोडॉन आहे जो शेवटच्या एक्सॉनमध्ये असतो त्यामुळे स्टॉप कोडॉनच्या 3 प्राइम एंडकडे डाउनस्ट्रीममध्ये तुमच्याकडे एक्सॉन जंक्शन कॉम्प्लेक्स नाही जेव्हा एक RNA साइटोप्लाझममध्ये येतो तेव्हा तुमच्याकडे हे राइबोझोम येतात आणि ते बांधतात आणि हे RNA ट्रान्सलेशन साठी पुरेसे चांगले आहे की नाही हे स्कॅन करतात ते काय करते ते पूर्णपणे स्कॅन करते आणि नंतर RNA पाहते आणि नंतर कोड करते कदाचित पेप्टाइड असू शकते परंतु या प्रक्रियेदरम्यान काय होते ते सर्व जटिल प्रोटिन्स विस्थापित करते एक्सॉन जंक्शन प्रोटीन काढून टाकले जाते कारण राइबोझोम कॉम्प्लेक्स mRNA स्कॅन करून दुसरीकडे जर तुमच्याकडे RNA असेल ज्याला प्रीमॅच्युअर टर्मिनेशन कोडॉन मिळाला असेल जसे तुम्ही पाहता म्यूटेशनमुळे आणि ते एक्सॉनमध्ये असू शकते जे शेवटचे एक्सॉन नाही या प्रक्रियेत काय होते राइबोझोम येतो आणि बांधतो अर्थातच RNA च्या 5 प्राइम एंडला आणि स्कॅन करतो आणि जेव्हा हे स्टॉप कोडॉन सापडते तेव्हा राइबोझोम खाली पडतो या प्रक्रियेत तुमच्याकडे येथे एक स्टॉप कोडन आहे त्याचे ट्रान्सलेशन तिथेच बांधले किंवा थांबवले जाते परंतु असे करत असताना ते अजूनही अस्तित्वात असलेल्या काही जंक्शन कॉम्प्लेक्सला काढून टाकण्यात अक्षम आहे कारण वास्तविक मूळ स्टॉप कोडॉन त्या एक्सॉन कॉम्प्लेक्स जंक्शनल कॉम्प्लेक्सच्या खाली आहे तर या प्रकारच्या स्थितीत प्रोटिन्सचे संच असतात जे कॉम्प्लेक्स सक्रिय करतात आणि एक प्रक्रिया सुरू करतात ज्यामध्ये तुमच्याकडे एंजाइम असते जे असे mRNA डिग्रेड करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे mRNA आता डिग्रेड झाला आहे त्यांना पेप्टाइडसाठी कोड करण्याची परवानगी नाही जे ट्रांकेट केले जाऊ शकते जे एबनॉर्मल असू शकते आणि म्हणूनच ते काढून टाकले जातात ही एक यंत्रणा आहे तुमच्याकडे म्युटेशन्स असलेले RNA नाही ज्यामध्ये एबनॉर्मल प्रोटिन्स बनवण्याची क्षमता आहे याची खात्री करण्यासाठी एक प्रूफ रीडिंग यंत्रणा आहे म्हणूनच जेव्हा तुम्ही ही म्युटेशन्स घडवणाऱ्या व्यक्तींकडे पाहता तेव्हा तुम्हाला सेलमध्ये आढळून येण्याजोग्या स्तरावर RNA दिसत नसेल किंवा ते ट्रांकेट केलेल्या प्रोटिन्ससाठी कोडही नसतील तर हीच यंत्रणा आहे ज्याला आपण नॉनसेन्स मिडिएटेड डिके म्हणतो तुम्ही काय करू शकता तुम्ही व्यक्तींमधून सेल लाइन तयार करू शकता उदाहरणार्थ एक नॉर्मल व्यक्ती आणि म्युटेशन वाहणारी व्यक्ती तर तुम्ही काय करता तुम्ही सेल लाइन निर्माण करू शकता किंवा जर त्यांनी काही शस्त्रक्रिया केल्या असतील तर आपण त्यांच्याकडून ब्लड सेल्स किंवा काही टिश्यू गोळा करू शकतो आणि नंतर आपण RNA पाहू शकतो तर तुम्ही RNA काढू शकता आणि एगारोझ जेल इलेक्ट्रोफोरेसीस या नावाने ओळखली जाणारी प्रक्रिया करू शकता तुमच्या डावीकडे मी जेल इलेक्ट्रोफोरेसीस पॅटर्न दाखवत आहे जिथे रेड स्मीअर एकूण RNA दर्शवतो ते भिन्न आकाराचे आहेत आणि ते आकाराप्रमाणे वेगळे आहेत आता मला कसे कळेल माझ्या आवडीचा RNA दिलेल्या जीनपासून बनलेला RNA व्यक्त होत आहे की नाही तर मी त्या जीनचा एक छोटा भाग प्रोब घेईल त्यांना विशिष्ट किरणोत्सर्गी भागांसह लेबल करीन आणि नंतर हायब्रिडाइझ करण्याचा प्रयत्न करेन कारण DNA क्रम RNA ला कॉम्प्लिमेंट्री आहेत जर RNA ला एक क्रम मिळाला असेल तर ते जातील आणि त्यांना बांधतील हेच इथे दाखवले आहे ज्या प्रकारे आपण साऊदर्न ब्लॉटिंगची आता मेम्ब्रेनवर असलेल्या RNA साठी DNA प्रोबद्वारे तपासतात आणि याला नॉर्दर्न ब्लॉट म्हणतात जर वाइल्ड प्रकारात माझ्याकडे एक सामान्य क्रम असेल म्हणून जीन व्यक्त केले गेले असेल तर मला असा सिग्नल मिळेल परंतु म्युटंट नॉनसेन्स म्यूटेशनमुळे आता सिस्टम RNA काढून टाकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे RNA अजिबात कमी होत नाही कारण ते सिन्थेसाईझ केले जातात त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कोणताही सिग्नल सापडणार नाही जो सूचित करतो की टिशूज मध्ये RNA नाही म्हणजे ते काढून टाकले गेले आहेत ते डिग्रेड झाले आहेत आणि तुम्ही हाच प्रश्न विचारू शकता की ते प्रोटिन्स तयार केले जात आहेत की नाही स्लाइड वेळ पहा 4825 मी प्रोटिन्स ओळखणारे अँटीबॉडी वापरू शकतो मी RNA किंवा DNA विभक्त केल्याप्रमाणे मी जेलमधील प्रोटिन्स त्यांच्या मॉलिक्युलर वेट नुसार वेगळे करू शकतो आणि नंतर एका मेम्ब्रेनमध्ये हस्तांतरित करू शकतो जसे आपण साऊदर्न ब्लॉटिंगसाठी वर्णन केले आहे आणि नंतर एक अँटीबॉडी वापरतो जे उदाहरणार्थ पेप्टाइडला ओळखेल पेप्टाइड हे तुमच्या आवडीचे प्रोटीन असू शकते आणि जर ते व्यक्त केले गेले तर तुम्हाला एक सिग्नल मिळेल आणि जर तो व्यक्त केला गेला नाही तर तुम्हाला सिग्नल दिसणार नाही अशा प्रकारे आपण परिमाण ठरवतो आणि नंतर ती नॉनसेन्स म्युटेशन्स स्थापित करतो ज्यामुळे RNA डिग्रेड होतो तर ते नाहीत तर ट्रांकेटेड प्रोटिन्स पेप्टाइड देखील बनवले जात नाहीत तर हे हॉट स्पॉट्स आणि अशा इतर म्युटेशन्सचे उदाहरण आहे जे आपण पाहिले आहे आपण चर्चा केलेल्या हे सर्व कोडिंग क्रम किंवा संपूर्ण जीनमध्ये आहेत तर नॉन कोडिंग क्षेत्रांमध्ये उदाहरणार्थ इंट्रोनिक क्षेत्रांमध्ये बदल असल्यास काय DNA चा सेगमेंट RNA मध्ये कॉपी केल्यावर तरीही ते कापले जातात काढून टाकले जातात जर बदल असतील तर त्याचा परिणाम होईल का प्रश्न असा आहे की ते शक्य आहे का जर बदलाचा काही कार्यात्मक गुणधर्मांवर परिणाम होत असेल तर जीन ट्रान्सक्रिप्ट आणि असेच बीटा थॅलेसेमिया हे एक मनोरंजक उदाहरण आहे ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये ग्लोबिन जिन्स साठी कोड असलेल्या जीनमध्ये अशा प्रकारचे म्युटेशन्स झाल्यास त्यांची हिमोग्लोबिन वाहून नेण्याची क्षमता ऑक्सिजन कमी होते त्यामुळे हे साधारणपणे ऑक्सिजनची कमतरता असते आता बहुसंख्य जवळजवळ 25 म्युटेशन्स जे थॅलेसेमियाशी संबंधित असल्याचे ओळखले जाते ते म्युटेशन्स आहेत जे इंट्रोनिक साइटवर असतात जे स्प्लायसिंग वर परिणाम करतात ज्या प्रकारे RNA चे तुकडे केले जातात परिणामी तुमच्याकडे हिमोग्लोबिनची कमतरता आहे आणि ही भारतीय लोकसंख्येतील एक अतिशय सामान्य परिस्थिती आहे ते खरोखर कसे होते ते पाहूया तर बदल स्प्लाईस साइटसाठी सिग्नल बनवू शकतो जे आधी उपस्थित नाही त्यामुळे त्यामुळे एबेरंट स्प्लायसिंग होऊ शकते येथे पाहू प्राथमिक RNA मधील हे एक सामान्य बीटा ग्लोबिन जीन आहे एक्सॉन 1 एक्सॉन 2 एक्सॉन 3 पिवळ्या रंगात दर्शविलेले सर्व इंट्रॉन्स वेगळे केले जातात आणि ते नॉर्मल RNA तयार करण्यासाठी एकत्र जोडले जातात तर विविध म्युटेशन्समुळे एबेरंट स्प्लायसिंग कसे होऊ शकते उदाहरणार्थ येथे या जंक्शनच्या आसपास म्युटेशन्स होऊ शकते परंतु इंट्रोनिक प्रदेशात ज्याद्वारे RNA आता हे सिग्नल देऊ शकत नाही की हे इंट्रॉन काढले जावे परिणामी काय होते तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे एक्सॉन 1 आणि 3 एकत्र आहेत तुम्ही एक्सॉन 2 गमावला आहे यामुळे एक्सॉन 2 मध्ये उपस्थित असलेला कोडिंग क्रम गमावला जाईल किंवा नॉर्मल स्प्लाईस साइट नष्ट करणारे बदल होऊ शकतात उदाहरणार्थ तुमच्याकडे येथे एक स्प्लाईस साइट आहे जी येथे म्यूटेशनमुळे आता ट्रान्सक्रिप्टने स्प्लाईस साइट गमावली आहे आणि म्हणून काही एबेरंट स्प्लायसिंग घडते ज्यामुळे सामान्यत इंट्रोनमध्ये उपस्थित असलेल्या विशिष्ट क्रमाचा समावेश होतो त्यामुळे हे पुन्हा रीडिंग फ्रेम बदलेल आणि तुमच्याकडे इच्छित प्रोटिन्स नसतील किंवा तुमच्याकडे अशा साइट असू शकतात ज्या इंट्रोनमध्ये बदलल्या आहेत परंतु त्याचा परिणाम होतो ज्याला तुम्ही नवीन एक्सॉन म्हणून ओळखता त्यात आता ते परिपक्व ट्रान्सक्रिप्ट राखून ठेवलेले एक्सॉन असल्यासारखे कार्य करते पुन्हा हे प्रोटिन्स कोडींग करण्याच्या पद्धतीत बदल करेल कारण हे सर्व न्यूक्लियोटाइड्स आहेत आणि ओपन रीडिंग फ्रेम नवीन क्रमाने समाविष्ट नंतर प्रोटिन्स कोड करण्याच्या पद्धतीवर त्याचा परिणाम होणार आहे त्यांना स्प्लाईस साइट म्युटेशन्स म्हणतात स्प्लायसिंग पॅटर्नवर परिणाम करू शकतात आणि काही विशिष्ट परिस्थितींमध्ये हे अगदी सामान्य आहे जसे की आपण बीटा थॅलेसेमियामध्ये पाहतो तर म्हणजे विविध म्युटेशन्समुळे ज्याला लॉस ऑफ फंक्शन म्युटेशन्स म्हणतात ते कसे होऊ शकते याबद्दल बरेच काही पाहिले आहे तर या चार वेगळ्या यंत्रणा आहेत ज्यांचा परिणाम अशा प्रकारच्या हॉट स्पॉट्समध्ये होतो आणि आणि मुख्यतः आपण ज्याला रेसेसिव्ह लॉस ऑफ फंक्शन म्युटेशन म्हणतात त्याबद्दल चर्चा केली त्यामुळे हे लेक्चर येथे समाप्त होते आणि आपण म्यूटेशनवर विशेषत तथाकथित गेन ऑफ फंक्शन डिफेक्टस वर पुढील लेक्चरमध्ये आपली चर्चा सुरू ठेवू मग भेटूया आपण